डायवरजन्स ऍण्ड कर्ल मॅग्नेटिक फिल्ड आपण पाहिले होते कि मॅग्नेटिक फिल्ड प्रोड्युस होते करंट मुळे स्टेडी करंट म्हणजेच असे करंट जे टाईम सोबत चेंज होत नाहीत आणि ते दिले जातात dl प्राईम क्रॉस r मायनस r प्राईम ओवर r मायनस r प्राईम क्यूब याप्रमाणे हेसुद्धा आपल्याला मॅग्नेटिक फिल्ड च्या प्रॉपर्टी बद्दल सांगते याला ओळखले जाते बायो सावर्ट्स लॉ Bio Savart's law म्हणून आणि हे त्या केसेस साठी आहे जिथे dI dt आहे 0 आठवा आपण इलेक्ट्रिक फील्ड बद्दल चर्चा करत असताना सांगितले होते की कोणताही वेक्टर फिल्ड कॅल्क्युलेट करता येतो त्याच्या डायवरजन्स आणि कर्ल यांच्या साह्याने एकत्रितपणे हे आपल्याला वेक्टर फील्ड देतात Br0I4πdl×r rr r3 dIdt0 जर तुम्हाला मॅग्नेटिक फिल्ड सोबत काम करायचे असेल तर हे महत्त्वाचे आहे की तुम्हाला माहीत असले पाहिजे काय असतो डायवरजन्स ऑफ B आणि काय असेल कर्ल ऑफ B आजचे लेक्चर हे या दोन कॉन्टिटी शी संबंधित असेल मी इथे वापरणार आहे वेक्टर कॅल्क्युलस मी त्याला एक्सप्लेन करेन ज्या ठिकाणी मला गरजेचे वाटेल तिथे मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो की तुम्हीसुद्धा या टेक्निक बद्दल जाणून घ्या कारण याच्यामुळे आपले आयुष्य सुखकर होईल जेव्हा आपण काम करत असू अशा प्रकारच्या फिल्ड सोबत जेव्हा माझ्याकडे असेल B r बरोबर 𝜇0 ओवर 4 π I dl प्राइम क्रॉस r मायनस r प्राईम ओवर r मायनस r प्राईम क्यूब चला याचे डायवरजन्स डायरेक्टली कॅल्क्युलेट करूयात डायवरजन्स ऑफ B हा येईल 𝜇0 I ओवर 4 π या क्वांटिटी चा डायवरजन्स dl प्राइम क्रॉस r मायनस r प्राईम ओवर r मायनस r प्राईम क्यूब असा आहे नोटीस करा हा डायवरजन्स आहे विथ रिस्पेक्ट टू r कारण कि डायवरजन्स आहे विथ रिस्पेक्ट टू r इथे हा फील्ड शोधला जातो dl×r rr r3 तर हे आहे या कॉन्टिटीच्या विथ रिस्पेक्ट टू r इंटिग्रेशन आहे विथ रिस्पेक्ट टू प्राईम कॉन्टिटी मी याला आतमध्ये लिहू शकतो आणि हा लिहितो अशाप्रकारे 𝜇0 I ओवर 4 π इंटिग्रेशन डायवरजन्स ऑफ वेक्टर प्रोडक्ट dl प्राइम क्रॉस r मायनस r प्राईम ओवर r मायनस r प्राईम क्यूब dlr rr r3 आता वेक्टर आयडेंटिटी च्या साह्याने आपण लिहू शकतो डायवरजन्स ऑफ A क्रॉस B बरोबर B डॉट कर्ल ऑफ A मायनस A डॉट कर्ल ऑफ B आपण शोधूयात डायवरजन्स ऑफ dl प्राइम क्रॉस r मायनस r प्राईम ओवर r मायनस r प्राईम क्यूब ज्याची किंमत असणार आहे मायनस r प्राईम ओवर r मायनस r प्राईम क्यूब डॉटेड विथ कर्ल ऑफ dl प्राईम मायनस dl प्राईम डॉट कर्ल ऑफ r मायनस r प्राईम ओवर r मायनस r प्राईम क्यूब नोटीस करा कि dl प्राईम हे आहे विथ रिस्पेक्ट टू r प्राईम आणि हे डिफरन्शिएशन आहे विथ रिस्पेक्ट टू r तर ही टर्म होईल 0 दुसऱ्या टर्मसाठी रीकॉल करा की r मायनस r प्राईम ओवर r मायनस r प्राईम क्यूब हे दुसरे काही नसून ग्रॅड ऑफ 1 ओवर r मायनस r प्राईम आहे तर ही टर्म आहे dl प्राईम डॉट कर्ल ऑफ ग्रॅड ऑफ 1 ओवर r मायनस r प्राईम काय असेल कर्ल ऑफ ग्रॅड तर हा सुद्धा असतो 0 हि संपूर्ण टर्म येईल 0 आणि म्हणून आपल्याला मिळते की डायवरजन्स ऑफ B r हा 0 आहे हा रिजल्ट आपल्याला अपेक्षित होता मागील एका लेक्चर मध्ये आणि आपण म्हणालो होतो की यावरून आपल्याला लक्षात येते की मोनोपोल नसतात म्हणजेच मॅग्नेटिक फिल्ड चे सिंगल सोर्स नसतात dlr rr r3r rr r3 r rr r3 dl r rr r3 r rr r3 1।r r। dl Br0 बायो सावर्ट्स लॉ Bio Savart's law पासून आपलं शोधून काढले कि डायवरजन्स ऑफ B कोणत्याही पॉईंटवर हा नेहमी 0 असतो याचा अर्थ B साठी कोणतेही स्वतंत्र सोर्सेस अथवा सिंक नसतात पुन्हा पाहुयात की हे कसे घडतं कारण स्वतंत्र सोर्स मध्ये फिल्ड इथून बाहेर येत असेल आणि हा डायवरजन्स ऑफ B प्रोपोर्शनल असेल डेल्टा r सोबत किंवा डायवरजन्स थेरम नुसार सरफेस वरील फ्लक्स असणार आहे नॉन झिरो जो मला सांगतो डायवरजन्स 0 असू शकत नाही पुढे आपण कॅल्क्युलेट करूयात कर्ल ऑफ B डायरेक्टली तर हे असणार आहे 𝜇0 I ओवर 4 π कर्ल आहे विथ रिस्पेक्ट टू r इंटिग्रेशन ऑफ dl प्राईम क्रॉस r मायनस r प्राईम ओवर r मायनस r प्राईम क्यूब कर्ल कॅल्क्युलेट करण्यासाठी मी एक छोटी ट्रीक वापरणार आहे जर मी हा करंट लूप घेतला वायर ज्याच्या मधून करंट प्रवाहित होत आहे हा एक सोर्स आहे थोडासा अरुंद कोणत्याही पॉईंटवर समजा मी हा पॉईंट घेतला जिथे मी घेत आहे dl प्राईम आणि हा क्रॉस सेक्शन आहे a आता मी लिहू शकतो I dl प्राइम वेक्टर j प्रमाणे त्या पॉईंटवर इथे j म्हणजे करंट पर युनिट एरिया a गुणिले dl प्राईम वेक्टर dl प्राईम हा करंट च्या डायरेक्शन मध्ये असेल dl आता मी हा वेक्टर घेऊन येत आहे ओव्हर j आणि डिफाइन करत आहेत करंट डेन्सिटी करंट डेन्सिटी आहे वेक्टर क्वांटिटी j r प्राईम a dl प्राईम काय आहे dl प्राईम dl प्राईम वोल्युम आहे या स्मॉलर एलिमेंट चा जो मी दाखवत आहे शेडेड पर्पल लाईन च्या साह्याने म्हणून मी आता या संपूर्ण गोष्टीला लिहू शकतो j वेक्टर r प्राईम dv प्राईम adljrdV तर मी लिहू शकतो B r बरोबर 𝜇0 I ओवर 4 π इंटिग्रेशन dl प्राईम क्रॉस r मायनस r प्राईम ओवर r मायनस r प्राईम क्यूब बरोबर 𝜇0 ओवर 4 π इंटिग्रेशन j r प्राईम क्रॉस r मायनस r प्राईम ओवर r मायनस r प्राईम क्यूब dv प्राईम निश्चितपणे इंटिग्रेशन ओवर j हा 0 नाही आणि नेमके त्याच प्रमाणे आपण ट्रान्सफर केलेला आहे I dl पासून j dv प्राईम कडे फॉर्मुला Br0I4πdl×r rr r304πjrr rr r3dV आता घेऊयात कर्ल कर्ल ऑफ B r असणार आहे μ0 ओवर 4π कर्ल मी हा कर्ल आत मधे घेऊ शकतो कारण कर्ल आहे विथ रिस्पेक्ट टू r आणि इंटिग्रेशन आहे रिस्पेक्ट टू r प्राईम तर j r प्राईम क्रॉस r मायनस r प्राईम ओवर r मायनस r प्राईम क्यूब dv प्राईम आता मी वापरणार आहे वेक्टर आयडेंटिटी जी आहे कर्ल ऑफ A क्रॉस B बरोबर B डॉट डेल ऑपरेटिंग ऑन A मायनस A डॉट डेल ऑपरेटिंग ऑन B प्लस A डायवरजन्स ऑफ B मायनस B डायवरजन्स ऑफ A याचा अर्थ काय होतो हे मी तुम्हाला एक्सप्लेन करेन पुढच्या स्लाईडमध्ये Br04πrjrr rr r3dV ABB B B A मी लिहिला आहे कर्ल ऑफ A क्रॉस B अशाप्रकारे B डॉट डेल A मायनस A डॉट डेल ऑपरेटिंग ऑन B प्लस A डायवरजन्स ऑफ B मायनस B डायवरजन्स ऑफ A तुम्हाला ही टर्म ओळखीची आहे आणि या टर्म चा अर्थ होतो B डॉट डेल मायनस B x D बाय D x प्लस B y D बाय D y प्लस B z D बाय D z आणि हे ऑपरेट होते या वेक्टर A वर चला आता सब्स्टिट्यूट करूयात A साठी माझ्याकडे आहे j r प्राईम B साठी माझ्याकडे आहे r मायनस r प्राईम ओवर r मायनस r प्राईम क्यूब BA Bx∂xBy∂yBz∂z Ajr Br rr r3 म्हणून B डॉट डेल ऑपरेटिंग ऑन j r प्राईम हे डिफरन्शियल असेल विथ रिस्पेक्ट टू r j आहे विथ रिस्पेक्ट टू r प्राईम जे मला देते 0 डेल डॉट B आहे डायवरजन्स ऑफ r मायनस r प्राईम ओवर r मायनस r प्राईम क्यूब आणि आठवा तुम्ही यापूर्वी हे सोडवले होते पुन्हा हा 4π डेल्टा r मायनस r प्राईम या कॉन्टिटी कडे फिजिकली बघण्याचा हा मार्ग आहे r मायनस r प्राईम ओवर r मायनस r प्राईम क्यूब हे दुसरे काही नसून हे दर्शवते चार्ज मुळे असणारे इलेक्ट्रिक फील्ड 4π ε पण मॅग्निट्युड मध्ये नाही आणि म्हणून चार्ज डेन्सिटी असते डायवरजन्स चार्ज डेन्सिटी हे दुसरे काही नसून डेल्टा फंक्शन आहे याच्या वरून लगेच तुम्हाला हे मिळेल याच प्रमाणे आपण लिहू शकतो डेल डॉट A जो आहे डायवरजन्स ऑफ j r प्राईम हे सुद्धा असेल 0 jr0 तर जेव्हा मी घेतो कर्ल ऑफ B जे आहे 𝜇0 ओवर 4π इंटिग्रेशन कर्ल ऑफ j r प्राईम क्रॉस r मायनस r प्राईम ओवर r मायनस r प्राईम क्यूब dv प्राईम कर्ल ऑफ j r प्राईम क्रॉस r मायनस r प्राईम ओवर r मायनस r प्राईम क्यूब dv प्राईम हे दुसरे काही नसून r मायनस r प्राईम ओवर r मायनस r प्राईम क्यूब डॉट डेल ऑपरेटिंग ऑन j r प्राईम मायनस j r प्राईम डॉट डेल ऑपरेटिंग ऑन r मायनस r प्राईम ओवर r मायनस r प्राईम क्यूब प्लस j r प्राईम गुणिले डायवरजन्स ऑफ r मायनस r प्राईम ओवर r मायनस r प्राईम क्यूब मायनस r मायनस r प्राईम ओवर r मायनस r प्राईम क्यूब डायवरजन्स ऑफ j r प्राईम आणि आपल्याला हि टर्म बरोबर मिळते 0 आता आपल्याकडे शिल्लक असेल मायनस j r प्राईम डॉट डेल r मायनस r प्राईम ओवर r मायनस r प्राईम क्यूब प्लस 4π r प्राईम डेल्टा r मायनस r प्राईम तर हि असेल ती टर्म r rr r34πjrδr r आणि म्हणून माझ्याकडे आहे कर्ल ऑफ B ऍट r बरोबर μ0 ओवर 4π इंटिग्रेशन ऑफ मायनस j r प्राईम डॉट डेल r मायनस r प्राईम ओवर r मायनस r प्राईम क्यूब प्लस μ0 इंटिग्रेशन j r प्राईम 4π कॅन्सल होईल डेल्टा r मायनस r प्राईम dv प्राईम जे आहे μ0 ओवर 4π मायनस बाहेर j r प्राईम आहे रेफर स्लाईड टाईम 1539 डॉट डेल ऑपरेटिंग ऑन r मायनस r प्राईम ओवर r मायनस r प्राईम क्यूब प्लस μ0 j r j r आहे करंट डेन्सिटी आपण पूर्वी चर्चा केल्याप्रमाणे करंट च्या डायरेक्शन मध्ये आहे आणि हा करंट आहे पर युनिट एरिया आता फक्त एक टर्म आपण करायचे बाकी आहोत हा टर्म पूर्ण करण्यासाठी मी पुन्हा एकदा चेक करतो r rr r3dV0j तर आपण इंट्रेस्टेड आहोत इव्हाल्युएट करण्यासाठी j r डॉट डेल r मायनस r प्राईम ओवर r मायनस r प्राईम क्यूब dv प्राईम जेव्हा डेल ऑपरेट होतो r मायनस r प्राईम वर तेव्हा इक्विव्हॅलेंट असेल डेल प्राईम ऑपरेटिंग ऑन 1ओवर r मायनस r प्राईम हे मी व्यवस्थितपणे लिहू शकतो जास्त फंक्शन च्या साह्याने तर मी हे लिहितो इंटीग्रल j अशाप्रकारे हे आहे r प्राईम r प्राईम डॉट डेल प्राईम ऍक्टिंग ऑन r मायनस r प्राईम ओवर r मायनस r प्राईम क्यूब dv प्राईम मायनस साईन सोबत याला शोधण्यासाठी मी x y आणि z कंपोनेंट स्वतंत्रपणे कॅलक्युलेट करतो हे केल्यानंतर मला आढळते की x कंपोनेंट आहे 0 आणि तसेच तुम्ही पाहू शकता कि y आणि z कंपोनेंट हे सुद्धा 0 आहेत तर याचा x कंपोनेंट असणार आहे मायनस j r प्राईम डॉट डेल प्राईम हा डॉट प्रॉडक्ट या अगोदर घेतलेला आहे इथे x कंपोनेंट नाही इथे हे सर्व तीन कंपोनेंट इथे माझ्याकडे आहेत x मायनस x प्राईम ओवर r मायनस r प्राईम क्यूब dv प्राईम चला पुढच्या पानावर जाऊयात तर मी शोधत आहे इंटिग्रेशन j r प्राईम डॉटेड विथ डेल प्राईम कंपोनेंट मी फक्त वेक्टर क्वांटिटी घेत आहे x मायनस x प्राईम ओवर r मायनस r प्राईम क्यूब dv प्राईम आता घेऊयात या कॉन्टिटी चा डायवरजन्स विथ रिस्पेक्ट टू डेल प्राईम j r प्राईम x मायनस x प्राईम ओवर r मायनस r प्राईम क्यूब याचे उत्तर येईल डायवरजन्स ऑफ j r प्राईम x मायनस x प्राईम ओवर r मायनस r प्राईम क्यूब प्लस j r प्राईम डॉट डेल प्राईम x मायनस x प्राईम ओवर r मायनस r प्राईम क्यूब डायवरजन्स सोबत जर मी इंटिग्रेट केल्या या दोन्ही साईड विथ रिस्पेक्ट टू d v प्राईम तर मला हे मिळेल नोटीस करा कि नेमकी हीच टर्म मला हवी होती आता स्टेडी करंट साठी डेल प्राईम डॉट j r प्राईम जे अन्यथा असेल मायनस d रो r प्राईम dt असेल 0 हे असेल फक्त स्टेडी करंट साठी जर करंट बदलत असेल टाईम सोबत तर हा टाईम कॉन्ट्रीब्यूट करतो आणि हे आपण नंतर पाहूयात रेफर टाईम 1936 कि हे असेल डिस्प्लेसमेंट करंट सध्यातरी बायो सावर्ट्स लॉ Bio Savart's law नुसार स्टेडी करंट साठी हे असेल 0 इतर करंट हे लोकलाईझ्ड आहेत म्हणजेच सिस्टीम पासून दूर अंतरावर ते होतील 0 हा डायवरजन्स आपल्याला बदलता येतो सरफेस इंटीग्रल मध्ये आणि तो सरफेस इंटिग्रल सुद्धा 0 होईल कारण दूर अंतरावर त्या सरफेसवर j हा 0 बनतो तर तुमच्याकडे शिल्लक असेल ही शेवटची टर्म ज्या अर्थी डावी बाजू 0 आहे त्याअर्थी ही टर्म सुद्धा असणार 0 आहे आता मी तुम्हाला काय दाखवले रेफर टाईम 2011 कि जर मी परत गेलो तर ही टर्म असेल 0 आणि म्हणून स्टेडी करंट साठी आपल्याला मिळतो कर्ल ऑफ B बरोबर 𝜇0 j करंट डेन्सिटी ऍट r या लेक्चर मध्ये आपल्याला काय मिळाले बायो सावर्ट्स लॉ Bio Savart's law च्या साह्याने ते म्हणजे डायवरजन्स ऑफ B असतो 0 याचा फिजिकल अर्थ होतो कि मोनोपोल नसतात आणि कर्ल ऑफ B असतो 𝜇0 j ऑफ r हे इक्वेशन्स कम्पेअर करा इलेक्ट्रिक फील्ड सोबत जिथे मला मिळाले होते डायवरजन्स ऑफ E बरोबर रो r ओवर ε0 आणि कर्ल ऑफ E बरोबर 0 तर इथे कर्ल ऑफ B हा नॉन झिरो आहे आणि डायवरजन्स ऑफ B आहे 0 लक्षात ठेवा हे सत्य आहे फक्त स्टेडी करंट साठी जर टाईम डिपेंडंट करंट असेल तर त्यावेळेस इथे निगेशन टर्म असणार आहे जे आपण नंतर पाहणार आहोत सध्या आपण फोकस करूयात फक्त मॅग्नेटोस्टॅटिकस वर व स्टेडी करंट मुळे जे फिल्ड तयार होतात त्यांच्यावर